आपण हे शिक्षण संवाद प्रतिबिंबित ठिकाणी सुरू करू या आपण ई शिक्षण अभिकल्पककांचा कुठेतरी सल्ला ब्लॉगवर वाचला असेल त्यात म्हटले आहे की ई शिक्षण धडे तयार करण्यासाठी ऑनलाइन व्यासपीठावर प्रभावीपणे आणि आकर्षकपणे माहिती कशी दिली पाहिजे यावर आपण लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे आपण सहमत आहात या प्रतिबिंबित ठिकाणाला विराम द्या आणि जेव्हा आपण आपली निवड केली असेल कृपया पुन्हा सुरू करा आपण या सल्ल्याचे अनुसरण केल्यास काय चूक होईल आपण कदाचित काही पीडीएफ समाविष्ट केले असेल आणि अपलोड केले असेल किंवा आपण ते अधिक चांगले केले असावे आणि आपण अॅनिमेशन आणि व्हिडिओ आणि प्रतिमा तयार केलेली असू शकतात ज्यात सर्व आवश्यक माहिती आहे आणि ती अपलोड केली आहे कदाचित आपल्याकडे येथे तेथे काही प्रश्नावली असतील तरीही या परिस्थितीत काय हरवले आहे शिकाऊ प्रेरणेकडे लक्ष शिकणार्याला त्यांनी सामग्री शिकल्यानंतर लगेच शिकलेल्या सामग्रीशी संबंधित त्वरित वापर करण्याची आणि काही क्रियाकलाप करण्याची त्वरित सराव करण्याची संधी देणेत्यांनी कार्य पूर्ण केल्यावरच प्राथमिक मूल्यांकन करून आणि ते योग्य मार्गावर आहेत की नाही त्यांना सुधारण्याची आवश्यकता आहे का वगैरे अभिप्राय दिला जावा विद्यार्थ्यांमधील शुद्ध शिक्षणाला प्रोत्साहित करण्यासाठी स्पष्ट क्रिया आणि जे शिकणार्यांचा समुदाय तयार करण्यास मदत करू शकतात तर हे सर्व प्रत्यक्षात शिकणार्याशी एक नाते आहे ते गहाळ झाले आहे का याच्याकडे निर्देशित करते आपण सर्व काही आकर्षकपणे कसे बांधावे आणि माहिती कशी द्यावी याचा विचार केला तर शिकणारे त्यांचे प्रेरणा त्यांची आवश्यकता त्यांचे पूर्वीचे ज्ञान विसरले आहे दुसरी गोष्ट जी आपण विसरली आहे ती म्हणजे लोक कसे शिकतात याचा प्रस्थापित सिद्धांत आपण ई शिक्षणाशी संबंधित विविध आव्हाने पाहिली आहेत तर ही आव्हाने कशी सोडवायची ते पाहूया या आव्हानांना सामोरे जाण्याचा एक मार्ग म्हणजे शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन स्वीकारणे होय शिकाऊ केंद्रित म्हणजे काय खरं तर हा मूलत विस्तृत शैक्षणिक दृष्टिकोन आहे रचनात्मक तत्त्वज्ञानापासून बनणारी एक मानसिकता आणि शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोनावर प्रकाश टाकणे आपण माहिती किती चांगल्या प्रकारे पोचवितो आणि विद्यार्थी यातून काय आत्मसात करतात त्यात बदल घडून येतो असा की मी चांगले शिकवले हे बदलून विद्यार्थी किती चांगले शिकले शिकाऊ केंद्रीत पध्दतीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत शिकणारे स्वतःच्या ज्ञानाचे सह निर्माता आहेत ते सामग्री आणि शिक्षण वातावरणातील इतर क्रियाकलापांशी संवाद साधत असताना त्यांचे ज्ञान तयार करतात याचा अर्थ असा की पूर्वीचे ज्ञान भविष्यात ते कसे शिकतात काय शिकतात यावर परिणाम करतात शिकणारे सामग्रीसह संवाद साधतात आणि याचा अर्थ ते व्हिडिओ पाहणे वाचणे मजकूर आणि काहीतरी ऐकणे या पलीकडे जातात शिकणारे कधीकधी खरं तर सहकार्याने वेगवेगळ्या क्रियाकलापांवर काम करतात शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोनातील ही एक महत्त्वाची बाब आहे आणि व्हिडिओमध्ये शिकलेल्या गोष्टींद्वारे किंवा क्रियाकलापांद्वारे ते त्वरित त्यांचे शिक्षण लागू करतात आणि त्यांना व्यासपीठावरून अभिप्राय मिळतो शिकणारे त्यांच्या शिकण्याची गती नियंत्रित करतात ते पुढे काय करतात विद्यार्थ्यांना असे वाटते की त्यांना समाविष्ट केलेले आहे शिकण्याच्या वातावरणामध्ये एक वैयक्तिकृत घटक आहे ज्यामध्ये सामग्री क्रियाकलाप चर्चा मंच भाषा कशी आहे आणि ज्याने त्यात संवाद साधत आहे त्याचा समावेश आहे आपण प्रतिबिंब असलेल्या ठिकाणी थांबू जेथे आपण विचार करू शकता आणि खरं तर आपल्या भूतकाळातील अनुभवावर चिंतन करा आणि एक उदाहरण लिहा जिथे आपण एखादा विद्यार्थी केंद्रित दृष्टीकोन अनुभवलेला असू शकतो आपण लेखन पूर्ण केल्यावर कृपया पुन्हा सुरू करा तुमच्यातील काहीजणांनी एखाद्या वर्गातील परिस्थितीबद्दल विचार केला असेल जेथे ते शिक्षक किंवा सुविधाजनक आणि सर्व शिकणारे यांच्यात सक्रिय चर्चा करीत होते आपल्याकडे प्रौढ विद्यार्थी असू शकतात आपण एक कार्यशाळा अनुभवली असू शकेल जिथे आपण सहकार्याने तेथे क्रियाकलाप करत होता समस्या सोडवणे किंवा गट चर्चा करणे किंवा कदाचित संदर्भ करणे जिथे आपण शिकलेला एक केंद्रीत दृष्टीकोन हा एक ऑनलाइन अभ्यासक्रम होता किंवा इतर ई शिक्षण सामग्री जिथे काही वैयक्तिकृत घटक किंवा काही क्रियाकलाप होते जे शिकणार्या केंद्रीत दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य अनुसरण करतात समोरासमोर संदर्भात काही स्वादांमध्ये शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन च्या संपूर्ण वर्णपटामध्ये सक्रिय शिक्षण समाविष्ट असते सहयोगात्मक शिक्षण विचार जोडी सामायिक सारख्या तंत्र किंवा प्रयोगशाळांमध्ये चौकशी शिक्षण सहकाऱ्यांकडून सूचना वगैरे वगैरे आता प्रश्न म्हणजे ई शिक्षणामध्ये शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन आणण्याचा प्रत्येक शिक्षण प्रकल्पाची स्वतःची आव्हाने असतात परंतु या प्रत्येकामध्ये अभिकल्पकाची मुख्य आवश्यकता म्हणजे ई शिक्षण सामग्रीची रचना करणे आणि विद्यार्थ्यांच्या गुंतवणूकीस प्रोत्साहित करण्यासाठी संपूर्ण शैक्षणिक वातावरण कदाचित कठीण संकल्पना शिकण्यासाठी त्यांचे समर्थन आणि ई शिक्षण मॉड्यूलद्वारे टिकून राहण्यासाठी मूलभूत संकल्पना लागू करणे वगैरे वगैरे तरशिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन गंभीर बनतो तर ई शिक्षणाच्या संदर्भात शिकाऊ केंद्रीत दृष्टिकोनाची काय आवश्यकता आहे शिकण्याच्या वातावरणामधील सामग्रीस शिकणाऱ्याची व्यस्तता वाढविण्यासाठी यंत्रणा प्रदान करणे आवश्यक आहे अभिकल्पकाने हे सुनिश्चित केले पाहिजे की विद्यार्थ्यांना स्वतःच सामग्रीकडून पुरेसे पाठबळ आहे कारण त्यांना हे स्वतः शिकणे आवश्यक आहे ई शिक्षणाने वैयक्तिकरण सक्षम केले पाहिजे हे संबंधित परिस्थितींमध्ये शिक्षणास संदर्भित केले पाहिजे आणि शिक्षणास सामग्रीची सखोल समज घेण्यास मदत करणे ई शिक्षणामधील शिकाऊ केंद्रीत दृष्टीकोन शुद्ध शिक्षण वाढवितो आणि समुदायाचा एक भाग आहे विविधता आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो तर या अभ्यासक्रमाचे लक्ष ई शिक्षणाच्या संदर्भात केंद्रित आहे माध्यमानुसार लोकांमधील समरसतेच्या कमतरतेस आव्हान दिले जाते आम्ही सामग्री आणि क्रियाकलाप आणि संपूर्ण शिक्षण वातावरण कसे तयार करतो जेणेकरून शिकाऊ केंद्रीत तत्त्वे पाळली जातील तर हे शिकणार्यांनी निर्धारित कार्यपद्धती पाहणे ऐकणे आणि अंमलात आणण्यापलीकडे जावे आपण हे कसे सुनिश्चित करू शकतो की शिकणारे खरं तर आपण सहकाऱ्यांकडून कसे शिकू शकतो आपण शिकाऊ गुंतवणूक कशी वाढवू शकतो या गोष्टींचा विचार करतात आणि त्यांचे मत व्यक्त करतात आपण शिकाऊ गुंतवणूकीला कसे प्रोत्साहन देऊ शिकणाऱ्यांचा समावेश आहे आणि चिकाटी आहे हे आपण कसे सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतो तर उर्वरित या अभ्यासक्रमामध्ये आपण शैक्षणिक रचनांच्या तत्त्वांवर लक्ष केंद्रित करू जे खरं तर सिद्धांत शिकण्यापासून उद्भवली आहे आणि ई शिक्षण अभिकल्पकांना हे सुनिश्चित करण्यात मदत करते की शिक्षण केंद्रित तत्त्वे पाळली जातात आणि या आवश्यकता पूर्ण केल्या जातात धन्यवाद